आपल्या सर्वांना नमस्ते आपण या कोर्सच्या शेवटच्या 40 व्या व्याख्यानात पोहोचलो याचा मला खूप आनंद होत आहे म्हणून आपण मागील 2 महिन्यांपासून नियमितपणे भेटत होतो मला आशा आहे की तुम्हाला व्याख्याने तसेच असाइनमेंट तुमच्या शिकण्याच्या प्रक्रिये साठी खूप उपयुक्त वाटले असतील आता हे एक शेवटचे व्याख्यान असल्याने आपण कोर्समध्ये जे काही शिकलो त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया शिक्षणास बळकटीकरणासाठी पुढे काय करता येईल आणि भविष्यातील शिक्षणाचे मार्ग काय आहेत याचा विचार करू मला माहित आहे की हे विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सहभागींचे मिश्रण आहे कारण या कोर्समध्ये वेगवेगळ्या विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांची नोंदणी आहे अभियांत्रिकी विद्यार्थी आहेत व्यवस्थापन विद्यार्थी आहेत कला किंवा विज्ञान सारखे बिगर वाणिज्य विद्यार्थी आहेत वाणिज्य विद्यार्थी कमी आहेत काही उद्योजक किंवा गृहिणी आहेत म्हणूनच आपल्याकडे अकाउंटिंग चे मूलभूत ज्ञान असल्यास वर्गात चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर समाजातील जवळजवळ प्रत्येकासाठी ते उपयुक्त ठरेल तर आपण अकाउंटिंग म्हणजे काय यावर चर्चा करून सुरुवात केली जर आपल्याला आठवत असेल तर आपण चर्चा केली की अकाउंटिंग ही व्यवसायाची भाषा आहे तर आपण व्यवहारावर आधारित आर्थिक स्टेटमेन्ट आणतो प्रथम आपण व्यवहारांची नोंद करतो त्यानंतर आपण सारांश काढतो आणि जे अहवाल उपलब्ध आहेत ते आम्हाला आर्थिक अहवाल देणारे आर्थिक व्यवहार म्हणून ओळखले जातात हे केवळ व्यावसायिक संस्थांपुरते मर्यादित नाही तर ते ना नफा संस्था सरकारी संस्थांसाठी देखील तितकेच उपयुक्त आहे खरं तर ते घरांसाठी देखील उपयुक्त आहेत एखाद्या घराचा खर्च आणि त्यांचे उत्पन्न जाणून घेण्यासाठी जर योग्य वित्तीय स्टेटमेन्ट तयार केले तर ते फायद्याचे ठरते त्यानंतर आपण सुरु असलेल्या तीन महत्वाच्या वित्तीय स्टेटमेंटवर आपण चर्चा केली तर बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे जे एखाद्या विशिष्ट तारखेला आर्थिक स्थिती देते आपण कोणत्याही तारखेप्रमाणे बॅलन्स शीट तयार करू शकतो परंतु सामान्यत ते तिमाही च्या शेवटी तयार केले जाते 3 महिन्यांच्या शेवटी किंवा कधीकधी 1 वर्षाच्या शेवटी शिल्लक पत्रकासाठी एक विशिष्ट स्वरूप आहे तर आपल्याकडे असेट्स आणि लायबिलिटी आहे आपण रोख जमीन आणि इमारती सारख्या सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर सारख्या पेटंट सारख्या व्यवसायासाठी वापरत असलेल्या संसाधनांचे प्रतिनिधित्व करतो आणि अशा प्रकारे त्यांना कोणाकडूनही वित्तपुरवठा करणे आवश्यक असते आपण त्यांना लायबिलिटी म्हणतो Non current Liabilities एनसीएलच्या श्रेणी मध्ये दोन प्रमुख प्रकारचे लायबिलिटी आहेत जे नॉनक्रॉन्टेबल लायबिलिटी किंवा दीर्घकालीन लायबिलिटी आहेत आणि नंतर करंट लायबिलिटी आहेत आपल्याकडे नॉन करंट लायबिलिटी या दोन प्रकारची असू शकतात आपल्याकडे मालकांचा फंड आहे ज्याला इक्विटी किंवा नेट वर्थ असेही म्हटले जाते आणि नंतर आपल्याकडे विविध प्रकारच्या नॉन करंट लायबिलिटी मध्ये मुख्यत्वे कर्ज घेण्याची शक्यता असते म्हणून आपण बॅलन्स शीट बद्दल चर्चा केली आता बॅलन्स शीटचे विश्लेषण खूप उपयुक्त आहे कारण आम्हाला असेट्स आणि लायबिलिटी रूपात व्यवसायातील सामर्थ्य आणि कमकुवत पणा माहित आहे जरी मी हा शब्द व्यवसाय म्हणून वापरत असलो तरी तो केवळ व्यावसायिक संस्थांसाठी नाही परंतु जर आपण एखाद्या नवीन संस्थे साठी बॅलन्सशीटचा अभ्यास केला तर ट्रस्ट किंवा शाळा किंवा सरकारी संस्था देखील म्हणाल की आपल्याला कोणती संसाधने वापरली जात आहेत त्या उपक्रमांसाठी आणि त्या संसाधनांसाठी कोण वित्तपुरवठा करीत आहेत म्हणून आपण प्रथम बेसिक फॉरमॅट पाहिले आहेत तसेच कंपनीच्या कायद्यानुसार बॅलन्स शीटचे स्वरूपही पाहिले आहे पुढे आपण नफा तोटा खात्यावर गेलो आपल्या सर्वांना माहिती आहे की नफा तोटा खाते किंवा उत्पन्नाचे स्टेटमेंट हे एक महत्त्वपूर्ण स्टेटमेंट आहे कारण त्यात सर्व उत्पन्न सूची बद्ध केले आहे तर पैसे ज्या ठिकाणी येत आहेत तेथून मिळणारा महसूल आणि मग आपण त्यास खर्चासह जोडतो खर्चामध्ये सर्व प्रकारच्या खर्चाची यादी केली जाईल तर प्रथम आपल्याकडे खरेदी उत्पादन खर्च यासारखे ऑपरेटिंग खर्च असतील मग आपल्याकडे भाडे जाहिरात विपणन खर्च यासारखे काहीतरी असू शकेल आपल्याकडे वित्त खर्च असेल तर नॉन कॅश खर्च हा अवमूल्यन असेल ज्यामुळे आपल्याला प्रथम स्तर मिळेल नफा ज्यास ऑपरेटिंग नफा म्हटले जाऊ शकते जर आपण वित्त खर्चाचा विचार केला नाही तर ऑपरेटिंग नफ्यातून आपण फायनान्स कॉस्ट कमी करता तर तुम्हाला कोणता ऑपरेटिंग नफा पीबीआयटी म्हणून ओळखला जातो आपण फायनान्स कॉस्ट कमी केल्यावर तुम्हाला पीबीटी मिळेल टॅक्सच्या आधी पीबीटी किंवा नफ्यापासून तुम्ही पीएटी मिळवण्यासाठी कर वजा कराल हा नफा मालकांना उपलब्ध आहे ज्यामधून काही नफा मालकांना डिव्हिडंडच्या रूपात वितरित केला जाऊ शकतो आणि नंतर उर्वरित नफा कायम ठेवलेल्या कमाईला म्हटला जातो जो हस्तांतरित केला जातो बॅलन्स शीट कारण ते सामान्यत मालकांच्या निधीमध्ये जोडले जातात आपण ते शिल्लक पत्रकात राखीव आणि अतिरिक्त म्हणून श्रेणी मध्ये दर्शवितो मग आपण तिसर्या महत्त्वपूर्ण स्टेटमेंटकडे जाऊ जे कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणून ओळखले जाते नावा प्रमाणे कॅश फ्लो स्टेटमेंट रोखीच्या प्रवाहाविषयी बोलू शकते आता कॅश फ्लो स्टेटमेंट विकसित झाले कारण जरी नफा तोटा खाते आपल्याला व्यवसायाची नफा समजण्यास मदत करते परंतु हे सांगू शकत नाही की रोख काय आहे आणि कोणत्या मार्गाने रोख वापरली जात आहे म्हणूनच कॅश फ्लो स्टेटमेंट विकसित होते आणि सर्व कॅश फ्लोचे तीन प्रमुख अंतर्गत वर्गीकरण केले गेले आहे जेणेकरून स्टेटमेंट वापरणाऱ्यांना असे उद्दीष्ट समजू शकेल की रोख जमा केली जात आहे आणि त्याचा उपयोग केला जात आहे तर तेथे तीन शीर्षके आहेत तुम्हाला हेडिंग्ज आठवतात का प्रथम ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे तर ही घटकाची सामान्य व्यवसाय क्रिया किंवा व्यवसायातील दैनंदिन कामे ऑपरेशन च्या उपक्रमांच्या कॅश फ्लोच्या अंतर्गत सर्व पैशांची नोंद आणि कार्यपद्धती येते आणि सहसा आपण त्यासाठी अप्रत्यक्ष पद्धत वापरतो म्हणून आपण करा पूर्वी नफ्यासह सुरुवात करतो आणि अशा वस्तूसाठी एडजस्टमेंट करतो जे निसर्गात नसलेल्या आहेत तर त्या नगदी नसलेल्या वस्तू काय आहेत आपण अवमूल्यन जोडू कोणत्याही विशिष्ट रक्कम जो आपण लिहून ठेवलेल्या आहेत जे नगदी नसलेल्या स्वरूपात जोडू आता आपण डेप्रिसिएशन का वाढवतो मला वाटते की आपणा सर्वांना माहित आहे परंतु तरीही मी सराव करून घेत आहे कारण येथे अनेकजण गोंधळून जातात एकीकडे जेव्हा आपण नफा तोटा खाते तयार करतो तेव्हा आपण डेप्रिसिएशन कमी करतो परंतु कॅश फ्लो मध्ये आपण डेप्रिसिएशन कमी करतो कारण काय आहे कारण हा रोकड नसलेला खर्च आहे आणि त्यासाठी आपण कोणतीही रोकड भरली नाही परंतु नफ्याची गणना करण्यासाठी किंवा पीबीटी वजा करण्यात आले आहे तर आपण हे करत आहोत की आपण पीबीटी घेतो ज्यामध्ये आपण डेप्रिसिएशन वाढवितो आणि नॉन ऑपरेटिंग आयटमसाठी समायोजन देखील करतो उदाहरणार्थ शेअर्सच्या विक्रीवर जर काही नफा असेल तर आपण कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये घेऊ आपण हा नफा जोडू किंवा नफा कमी करू का तुमच्या तील बर्याच जणांचा विचार करा आपण नफा कमी करू पुन्हा संभ्रमाचा मुद्दा कारण जेव्हा नफा हा शब्द येतो तेव्हा बर्याचदा तो जोडला जावा असे आपल्याला वाटते परंतु प्रत्यक्षात तो वजा केला पाहिजे कारण तो आधीपासूनच नफ्याच्या मोजणीसाठी विचारात घेण्यात आला आहे आणि तो एक ऑपरेटिंग आयटम नाही म्हणूनच आपण ते काढणे आवश्यक आहे म्हणूनच आपण ते वजा करतो तर आपण ऑपरेशन मधून नफा कमी करतो म्हणजे शेअर्सच्या विक्री तून मिळणारा नफा जर काही नॉन ऑपरेटिंग वस्तूमुळे काही नुकसान होत असेल तर समजा आपण जुन्या मशिनरीच्या विक्रीत तोटा घेऊ कारण आपण तो तोटा करू तर आपण कॅश आणि नॉन ऑपरेटिंग आयटमसाठी एडजस्टमेंट केल्यावर आम्हाला एक किंमत मिळेल ज्याला ऑपरेशन्समधून निधी म्हणून ओळखले जाते आता ऑपरेशन्सच्या फंडांमध्ये आपण कामकाजाच्या भांडवलाच्या वस्तूसाठी समायोजन करू तर यादीतील कोणताही क्षण दात्यांचा कोणताही क्षण कर्जदात्यांचा कोणताही क्षण कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये समायोजित केला जाईल कारण त्याचा माझ्याकडे असलेल्या रोख उपलब्धतेवर परिणाम होतो उदाहरणार्थ जर वर्षभरात कर्ज दार किंवा प्राप्त करण्यायोग्य रक्कम कमी झाली असेल तर याचा अर्थ असा आहे की आमच्या संग्रहातील प्रयत्न चांगले होते आणि कर्जदारांनी त्यांच्या शेवटच्या वर्षातील थकबाकी कमी केली आहे त्यापेक्षा जास्त रक्कम दिली आहे त्यांनी ती रक्कम आम्हाला दिली आहे तर कमी झालेले कर्जदार कॅश फ्लो स्टेटमेंट मधील एक प्लस आयटम आहे तर मला वाटते की फक्त हे लक्षात ठेवा की कर्जदार कमी होणे हे रोख रकमेची भर आहे आपोआपच नियम सूचीला लागू होईल जेव्हा हे लेन दारांच्या बाबतीत येते तेव्हा ते अगदी उलट असेल कारण करंट असेट्स मध्ये घट केली जाणार आहे परंतु करंट दायित्वातील घट म्हणून ते मिळवून वजा केले जाईल म्हणून आपण या टप्प्यावर कार्यरत भांडवलाच्या वस्तू समायोजित करू म्हणजे करा पूर्वी आम्हाला ऑपरेटिंग उपक्रमांमधून कॅश फ्लो मिळेल त्यानंतर आपण भरलेला कर कमी करू आणि नंतर आम्हाला ऑपरेटिंग उपक्रमांमधून कॅश फ्लो मिळेल कॅश फ्लो स्टेटमेंटचा हा पहिला भाग आहे जो गणना करणे तुलनात्मक दृष्ट्या क्लिष्ट आहे आणि तो एक लांब भाग आहे तर कमी झालेले कर्जदार कॅश फ्लो स्टेटमेंट मधील एक प्लस आयटम आहे तर मला वाटते की फक्त हे लक्षात ठेवा की कर्जदार कमी होणे हे रोख रकमेची भर आहे आपोआपच नियम सूचीला लागू होईल जेव्हा हे लेन दारांच्या बाबतीत येते तेव्हा ते अगदी उलट असेल कारण करंट असेट्स मध्ये घट केली जाणार आहे परंतु करंट लायबिलिटीतील घट म्हणून ते मिळवून वजा केले जाईल म्हणून आपण या टप्प्यावर कार्यरत भांडवलाच्या वस्तू समायोजित करू म्हणजे करापूर्वी आम्हाला ऑपरेटिंग उपक्रमांमधून कॅश फ्लो मिळेल त्यानंतर आपण भरलेला कर कमी करू आणि नंतर आम्हाला ऑपरेटिंग उपक्रमांमधून कॅश फ्लो मिळेल कॅश फ्लो स्टेटमेंटचा हा पहिला भाग आहे जो गणना करणे तुलनात्मक दृष्ट्या क्लिष्ट आहे व्याज आणि लाभांशाची नोंद करण्याची काही विशेष आवश्यकता आहे जेव्हा जेव्हा व्याज प्राप्त होते कारण ते गुंतवणूकीकडून प्राप्त केले जाते तेव्हा ते वर्गीकृत केले जाते कारण गुंतवणूकीच्या वस्तू समान लाभांश मिळाल्यामुळे सत्य असतात जेव्हा जेव्हा व्याज दिले जाते किंवा लाभांश दिलेला असतो तेव्हा ते वित्तपुरवठा करणारी वस्तू म्हणून वर्गीकृत केले जाईल तर आपण संपूर्ण ऑपरेटिंग प्लस इनव्हेस्टिंग प्लस फायनान्सिंग बनवू म्हणजे कंपनी किंवा संस्थेने वर्षभरात तयार केलेली एकूण रोख रक्कम असेल तर आपण ओपनिंग बॅलन्स जोडू आणि ते रोख रकमेच्या क्लोजिंग बॅलन्सशी जुळेल नोट मध्ये आपण कॅश फ्लोतील स्टेटमेंटमध्ये समाविष्ट न केलेले कोणतेही कॅश व्यवहार दर्शवू असे नॉन कॅश व्यवहार काय आहेत उदाहरणार्थ जर एखादे शेअर स्वॅप असेल आता शेअर अदलाबदल काय आहे समजा आपण इतर कंपनी ताब्यात घेतली आहे अन्य कंपन्या ताब्यात घेतल्यामुळे आपण आपले शेअर्स जारी केले आहेत आणि त्या बदल्यात आम्हाला त्या कंपनीचे शेअर्स त्यांच्या कडील शेअर्स कडून मिळाले आहेत तर त्यास शेअर्स अदलाबदल म्हणून संबोधले जाते कोणत्याही रोख पेमेंटमध्ये सामील नाही तर हे कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये येत नाही हे नोट म्हणून किंवा तळटीप म्हणून दर्शविले जाईल अशाच प्रकारे बरेच व्यवहार होऊ शकतात उदाहरणार्थ जर आपल्याकडे काही थकीत कर्ज असेल जे बँकेला देय असेल परंतु कर्जाची रक्कम भरण्याऐवजी आपण समभाग जारी केले तर आमची भांडवली शिल्लक वाढली आहे आणि कोणत्याही रोख गुंतविल्याशिवाय कर्जाची शिल्लक कमी झाली आहे तर ती पुन्हा रोकड नसलेली व्यवहार होते तर आपण ते कॅश फ्लो मध्ये दर्शविणार नाही परंतु आपण तळटीप म्हणून दर्शवू तर तुम्हाला समजले का मी नुकतेच थोडे तपशील गेलो कारण कॅश फ्लो स्टेटमेंट हे एक महत्त्वाचे स्टेटमेंट आहे आणि बर्याच वेळा त्यात सहभागी गोंधळतात तर आपण तिन्ही वित्तीय स्टेटमेंट बद्दल चर्चा केली या क्षणी मी तुम्हाला यापूर्वी सत्रांमध्ये सांगितले होते आणि पुन्हा मी पुन्हा सांगत आहे की वास्तविक स्टेटमेंट पाहता तुमचा हात असणे खूप महत्वाचे आहे ज्या वर्गात आपण चर्चा केली तेवढे पुरेसे नाही तर तुम्हाला पहिल्या २ सत्रांमध्येच विचारले गेले होते की तुम्हाला तुमची कंपनी निवडण्याची गरज आहे वार्षिक अहवाल काळजीपूर्वक वाचण्यासाठी वार्षिक अहवाल विशेषतः त्यातील वित्तीय स्टेटमेंट भाग वाचा मला आशा आहे की आपण हे असाइनमेंट पूर्ण केले असेल आणि आपण आवश्यक तपशील सबमिट केला असेल परंतु आवश्यक तपशीलांच्या पलीकडे जाऊन मी आपणास बर्याच वेळा त्यांची नफा तोटा खाते बॅलन्स शीट कॅश फ्लो वाचण्याची विनंती करेन आणि आपण इतर कंपन्यांकडे आर्थिक स्टेटमेन्ट देखील तपासू शकता जेणेकरुन वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे विविध वित्तीय स्टेटमेन्ट कसे तयार केले जातात याची आपल्याला विचित्रता माहित असते आर्थिक अहवालांव्यतिरिक्त इतर बर्याच उपयोगी माहिती वार्षिक अहवालात असतील त्याबद्दलही आपण वर्गात चर्चा केली आहे आणि आतापर्यंत आपण वार्षिक अहवालात पाहिले असते अजून काय आहे ते आठवते काय कॉर्पोरेट गव्हर्नन्स रिपोर्ट असेल सस्टेनाबिलिटी रिपोर्ट असेल अशा कर्मचार्यांची यादी असेल ज्यांना उच्च पगाराचे वेतन मिळत आहे तेथे संचालकांचा अहवाल असेल ऑडिटरचा अहवाल असेल तर त्या कंपनी विषयी विविध माहिती आणि कधीकधी त्या उद्योगाबद्दल उपलब्ध असते तर कृपया त्या माहितीवरून जा वर्गात विशेषत आर्थिक स्टेटमेंटवर चर्चा केल्यानंतर आपण काही वैचारिक बाबींमध्ये गेलो आहोत आता पारंपरिक व्यवस्थेत बर्याच वेळा अकाउंटिंग ज्यातून शिकविले जाते ते जर्नल एंट्रीजवरुन नंतर खात्यात जाते लेजर कडून आपण चाचणी शिल्लक येतो चाचणी शिल्लक पासून विद्यार्थ्यांना नफा तोटा खाते आणि बॅलन्स शीट तयार करण्यास शिकवले जाते परंतु मी प्रथम उलटसुलट मार्गाने शिकलो बॅलन्स शीट स्वरूपात आउट पुट काय आहे नंतर उत्पन्नाचे विवरणपत्र नंतर कॅश फ्लो आणि नंतर आपल्याला त्या स्टेटमेंट्सची पूर्तता केली गेली आहे जे या स्टेटमेन्टच्या तयारी साठी घेतले जातात हिशेब करणार्या विद्यार्थ्यांसाठी हा एक हार्ड कोअर क्लास नाही हा मुख्यतः कमी अकाउंटिंग व्यावसायिकांसाठी आहे तर अकाउंटिंग च्या महत्त्वाच्या भागा विषयी चर्चा करण्यासाठी आपण संपूर्ण अभ्यासक्रम 20 तासांत कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आता या टप्प्यावर आपण दोन महत्वाच्या विषयांवर चर्चा केली होती ती म्हणजे डेप्रिसिएशन आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स बद्दल शिकलो कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय कारभाराची महत्त्वाची तत्त्वे कोणती आहेत कारभारात अपयशी झाल्यामुळे काय घडते यामुळे विविध प्रकारच्या फसवणूकीच्या गैरव्यवहारास कारणीभूत ठरते म्हणून आपण एन्रॉनच्या उदाहरणाविषयी चर्चा केली जी सर्वात मोठी जागतिक फसवणूक आहे त्यानंतर आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या जागतिक मॉडेल्सवर देखील चर्चा केली जे एंग्लो यूएस मॉडेलवर अवलंबून आहेत जे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भांडवली बाजारावर अवलंबून आहेत त्यानंतर जपानच्या बँकिंग वर्चस्व असलेल्या मॉडेलवर आणि जर्मनी चीन मधील सरकारचे वर्चस्व असलेले मॉडेल आणि भारतातील नैतिक मॉडेलवर देखील चर्चा केली भारतीय संस्कृती कडून आपल्याला मिळालेल्या विविध नैतिक पैलू किंवा नैतिक पैलूंवर आपण चर्चा केली आहे आणि कोणत्याही संस्थेच्या योग्य कार्यासाठी ते फार महत्वाचे आहेत मग कॉर्पोरेट गव्हर्नन्सपासून अकाउंटिंग च्या उत्क्रांती बद्दल अकाउंटिंग कशाशी संबंधित आहे देवळीशी कसे संबंध आहे प्राचीन भारतात विविध प्रकारचे श्रेणी प्रकारांचे संघटन कसे अस्तित्त्वात आहे याबद्दल चर्चा केली आहे म्हणून आपण अकाउंटिंग च्या इतिहासाबद्दल शिकलो आहोत त्यानंतर आपण पुन्हा निवेदनात गेलो कारण आतापर्यंत मला आशा आहे की आपण आर्थिक विवरणांबद्दल स्वत ला परिचित केले असावे म्हणून कदाचित आपण नंतर 2 3 स्वाध्याय किंवा रिअल लाइफ कंपन्या घेत असलेल्या प्रकरणांमध्ये गेलो आहोत आणि आपण वर्गात नफा तोटा खाते बॅलन्स शीट आणि कॅश फ्लो यासारखे विविध वित्तीय स्टेटमेंट केले होते त्यावरून जर आपल्याला आठवत असेल की आपण हिंडाल्कोचे प्रकरण केले आहे आणि तपशीलवार पणे तिन्ही स्टेटमेंट केली गेली होती तेव्हा आपण आर्थिक स्टेटमेन्ट्सच्या विश्लेषणात गेलो होतो त्या विश्लेषणात आपण तयार स्टेटमेन्ट घेतो कधीकधी आपण काही अतिरिक्त डेटा घेतो आणि स्टेटमेंट्सचा अभ्यास करतो आपण त्याचे विश्लेषण करू शकतो आणि स्टेटमेंटमधून काही अर्थ काढू शकतो आपण पाहिले की पोर्टफोलिओ व्यवस्थापन दृष्टिकोनातून हा मूलभूत विश्लेषणाचा एक भाग आहे मूलभूत विश्लेषणामध्ये कंपनीचे विश्लेषण अर्थव्यवस्था विश्लेषण आणि उद्योग विश्लेषण असे तीन घटक आहेत जे आपण कंपनी विश्लेषणावर केंद्रित केले होते जे आपण जे शिकत आहोत त्याशी संबंधित आहे जे वित्तीय स्टेटमेंट आहे तर प्रमाणांचे वाण मोजले गेले तुम्हाला गुणोत्तराच्या महत्त्वपूर्ण श्रेण्या आठवतात बॅलन्स शीट मधून आपण तरलता प्रमाण जसे चालू अनुपात नंतर वित्तीय विवरण स्थिरता संबंधित प्रमाण जसे कर्ज इक्विटी किंवा कॅपिटल गियरिंग रेशो ने सुरुवात केली तर उत्पन्नाच्या स्टेटमेंटमधून आपण नफा किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो सारख्या नफा गुणोत्तरांची गणना करू शकतो या प्रकारच्या रेशोसाठी कमाई करण्यासाठी वापरल्या जाणार्या चांगल्या विक्रीची किंवा सामग्रीची किंमत तर आपण विविध परतावा गुणोत्तर मोजू शकतो तर परतीच्या प्रमाणात आपण नफा गुंतवलेल्या रकमेशी जोडतो सर्वात महत्त्वाचा परतावा गुणोत्तर म्हणजे आरओआय रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट किंवा कधीकधी याला गुंतवणूकीच्या भांडवलावर परतावा असे म्हणतात हे संपूर्ण कंपनी साठी मोजले जाऊ शकते हे एका विशिष्ट प्रकल्पा साठी किंवा एखाद्या विशिष्ट एसबीयू किंवा कंपनीच्या विभागणी साठी देखील मोजले जाऊ शकते हे प्रकल्पांच्या मूल्यांकनासाठी एक महत्त्वपूर्ण निकष बनते इक्विटी शेअरधारकांच्या फंडवर आरओई म्हणून ओळखले जाऊ शकते किंवा मालकांच्या फंडावर परतावा देखील मिळू शकतो मग इतर प्रकारचे गुणोत्तर असू शकतात ज्याला उलाढाल किंवा उपक्रम प्रमाण किंवा कार्यक्षमता गुणोत्तर म्हणतात उदाहरणार्थ एकूण असेट्स उलाढाल किंवा यादीतील उलाढाल किंवा कर्जदारांची उलाढाल किंवा निश्चित असेट्स उलाढाल या प्रमाणात त्या मालमत्तेच्या वापराची कार्यक्षमता मोजली जाते आपण देखील पाहिले आहे की इन्व्हेंटरी उलाढाल आपण त्यास दिवसांच्या संख्ये मध्ये रूपांतरित करू शकता तर आम्हाला माहिती आहे की बॅलन्स शीट मधून किती दिवस यादी आहे किंवा किती दिवस स्वीकारण्यायोग्य आहेत म्हणूनच हे असे काही प्रमाण आहेत जे आर्थिक स्टेटमेन्टशी संबंधित आहेत जे इतर शेअर असू शकतात जे शेअर बाजारा साठी उपयुक्त आहेत जसे की प्रत्येक शेअर्स किंवा डिव्हिडंड उत्पन्नाची कमाई करतात किंवा उदाहरणार्थ पीई रेशो शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांसाठी खूप महत्वाचा ठरतो आपल्याकडे इतर गुणोत्तर देखील असू शकतात उदाहरणार्थ कर्मचार्यांकरिता महत्त्वपूर्ण गुणोत्तर प्रति कर्मचारी प्रति कमाई किंवा प्रति कर्मचारी नफा असू शकतो तर त्याप्रमाणे आपण काही आऊटसाईड डेटा घेऊ शकता आणि अन्य प्रकारच्या गुणोत्तरांची गणना करण्यासाठी त्यास आर्थिक स्टेटमेंटशी लिंक करू शकता तर हा आमच्या चर्चेचा जवळजवळ शेवटचा भाग होता आता पुढे जाण्याच्या काही संकल्पना असू शकतात ज्या बद्दल आपण चर्चा केलेली नाही परंतु ज्यांना आता अकाउंटिंग किंवा फायनान्समध्ये रस निर्माण झाला आहे मी तुम्हाला विनंती करतो की त्यांचा पुढील अभ्यास करा त्यापैकी एक पर्यावरणीय अकाउंटिंग किंवा ग्रीन अकाउंटिंग हे आहे कारण एखाद्या विशिष्ट प्रकल्पासाठी किंवा एखाद्या कंपनी साठी पर्यावरणाचा होणारा परिणाम आपण कुठे मोजण्याचा प्रयत्न करतो हे ओळखले जाते तर तुमच्याकडे पर्यावरण अकाउंटिंग असू शकतात तेथे महागाई अकाउंटिंग म्हणून ओळखली जाणारी आणखी एक संकल्पना आहे जी महागाईच्या परिणामाचे मापन करण्याचा प्रयत्न करते हिशेब करण्याचे आणखी एक महत्त्वाचे पैलू म्हणजे मानव संसाधन अकाउंटिंग आपण पाहिले आहे की मानव संसाधने ही व्यवसायासाठी सर्वात महत्वाची असेट्स आहेत परंतु आपण ती बॅलन्स शीट मधून दर्शवू शकत नाही कारण ते संस्थे च्या मालकीचे नाहीत परंतु आता एचआरए किंवा मानव संसाधन अकाउंटिंग यासारख्या संकल्पना आहेत ज्यामध्ये मानवी संसाधनांचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या विशिष्ट व्यक्तीच्या स्वरूपात ठेवल्या जातात म्हणूनच समकालीन किंवा नवीन संकल्पना विविध आहेत जे अकाउंटिंग मध्ये येत आहेत आमच्या मोठ्या चर्चेत आपण अकाउंटिंग मानके किंवा जीएएपी बद्दल देखील चर्चा केली आहे परंतु आपण थोडक्यात यावर चर्चा केली आहे आपण विविध वित्तीय मानकांबद्दल किंवा अकाउंटिंग विषयक मानदंडांबद्दल तपशीलवार पणे जाऊ शकता जे विविध संस्थांकडून जारी केले जातात आणि ते विविध कंपन्याना कशा द्वारे लागू केले जातात याबद्दल चर्चा केली तर असे अनेक पैलू आहेत ज्यांचा अकाउंटिंग अभ्यास केला जाऊ शकतो मी आशा करतो की आपण आता अधिकाधिक स्वारस्य विकसित केले आहे गुंतवणूक अकाउंटिंग विभागीय अकाउंटिंग शाखा अकाउंटिंग यासारख्या आणखी काही संकल्पना आहेत तर मी तुम्हाला विनंती करतो की आता जर तुम्ही काही मूलभूत आकलन विकसित केले असेल तर अकाउंटिंग विषयक तपशीलवार अकाउंटिंग पुस्तक किंवा काही वेब कोर्सेससाठी जा ज्यामध्ये अधिक पैलूंचा तपशीलवार अभ्यास केला जाईल आणि तुम्ही अकाउंटिंग च्या अधिकाधिक बाबी शिकू शकता आमच्या कोर्सचा प्रश्न आहे की विविध पत्रके आपल्याशी सामायिक केली गेली आहेत ज्यात प्रथम त्यांचा अहवाल आमच्या अहवालावरील असाईनमेंट बद्दल होता तेथे विविध प्रकारची प्रकरणे आहेत त्यामध्ये काही वैचारिक बाबीसुद्धा आपल्याबरोबर सामायिक केल्या गेल्या आहेत जर आपण त्यातील काही डाउनलोड केले नाहीत तर मी आपणास त्यांच्या द्वारे डाउनलोड करुन घेण्याची विनंती करू इच्छित आहे आणि आपल्याकडे असलेल्या कोणत्याही प्रश्नांसाठी आमची चर्चा मंच नेहमी कार्यरत असतात आणि आयआयटीचे संशोधन अभ्यासक आणि प्राध्यापक देखील आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यात भाग घेतात म्हणूनच यासंदर्भात समवयस्कांच्या चर्चे संदर्भात आपल्या संशोधन अभ्यासकांसमवेत चर्चा करा आणि यामुळे आपल्यासाठी सतत शिकण्यास मदत होईल आणि आपण नक्कीच त्यावर परीक्षा घेणार आहोत आणि मी आशा करतो की आपण परिक्षेची तयारी करीत आहात आणि केवळ आपल्या परीक्षेसाठीच नाही तर जे घडले असेल त्या शिक्षणाचे ज्ञान मिळवण्याबद्दलही शुभेच्छा आपण बर्याच गोष्टी शिकल्या असाल आणि मला आशा आहे की त्या आपल्या दैनंदिन जीवनासाठी खूप उपयुक्त असतील हे आपल्या कॉर्पोरेट जीवनासाठी आपल्या कारकीर्दीसाठी असू शकते कारण आपले आर्थिक कामगिरीवर मूल्यांकन केले जाईल ते उद्योजकांसाठी देखील उपयुक्त ठरेल जर आपण व्यवसाय करीत असाल तर वित्त सहाय्य ज्ञान खूप महत्वाचे आहे जर तुम्हाला अजून अभ्यास करायचे असेल तर आपण म्हणावे की एमबीए किंवा पीएचडी करण्याची इच्छा आहे किंवा त्यासाठी अकाउंटिंग किंवा वित्त या आणखी काही बाबी शिकण्याची इच्छा आहे हा अभ्यासक्रम खूप उपयुक्त ठरणार आहे तर सर्वांना परीक्षेसाठी तसेच पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा संपर्कात रहा